ब्लॅक बॉडी रेडिएशन IV स्टीफन्स बोल्टझमन लॉ प्रयोगात्मक तथ्यांवरील आपले विश्लेषण सुरू करण्यापूर्वी आपण आतापर्यंत काय शिकलो त्याचा सारांश घेऊया तर आपण शिकलो 1 एक ब्लॅक बॉडी हि एक लहान छिद्र असलेली कॅव्हिटी बनवून तयार केली जाते मला या छिद्रांची आवश्यकता आहे कारण रेडिएशन बाहेर येत असायला हवे आहे क्रमांक 2 कॅव्हिटीच्या आत असलेली एनर्जी डेन्सिटी u हि a शी संबंधित आहे इंटेन्सिटी किंवा एमिस्सीव्हिटी E हे बरोबर आहे E uc4 आणि b प्रेशर ज्याला मी रेडिएशन प्रेशर देखील म्हणतो तेu3च्या बरोबर आहे हे u3 हे प्लेन व्हेव्ज नी प्रयुक्त केलेल्या प्रेशर पेक्षा वेगळे आहे तर मला फक्त दाखवू द्या कि u3हे रेडिएशनच्या आईसोट्रोपिक गुणधर्मामुळे आहे प्लेन व्हेव्ज साठी रेडिएशन शोषून घेतले किंवा ते रिफ्लेक्ट झाले यावर अवलंबून प्रेशर हे u किंवा 2u एवढे असणार आहे पण आता तुम्हाला मिळत असलेले उत्तर u3 आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया म्हणून एका ब्लॅक बॉडी साठी जी मी पुन्हा एक छिद्र असलेली कॅव्हिटी बनवीन ठीक आहे बाहेर पडणारे रेडिएशन फक्त त्याच्या तपमानावर अवलंबून आहे राईट फक्त त्याच्या तपमानावरच दुसरे काहीच नाही आणि म्हणून कॅव्हिटीच्या आत असलेले रेडिएशन प्रेशर जे u वर अवलंबून आहे ते फक्त T चे फंक्शन आहे गॅस किंवा आयडियल गॅसच्या विपरीत जेथे आपण पाहतो की आपल्याला गॅसची स्थिती निर्दिष्ट करण्यासाठी 2 वैशिष्ट्यांची गरज असते प्रेशर चे व्हॉल्युम प्रेशर चे तापमान असे फक्त 2 वैशिष्ट्य रेडिएशनमध्ये ते फक्त एक पॅरामीटर असते तर रेडिएशन केवळ एका व्हेरिएबल ने निर्दिष्ट केले जाते ज्याला तापमान T म्हणतात या उलट जसे कि आयडियल गॅस ला इंडिपेन्डन्ट p आणि T ची आवश्यक असते येथे p आणि T इंडिपेन्डन्ट नाहीत p एकट्या T वर अवलंबून आहेत किंवा p हा T वर अवलंबून आहेत म्हणून प्रत्येक गोष्ट T द्वारे निश्चित केली जाते आणि परिणामी तेथे स्टीफन बोल्टझ्मन लॉ असे काहीतरी आहे जे T च्या संदर्भामध्ये रेडिएशन ची इंटेन्सिटी देते आणि तो लॉ असे सांगतो कि बाहेर येत असलेल्या रेडिएशन ची इंटेन्सिटी T4च्या बरोबर आहे जिथे सिग्मा स्टीफन बोल्टझ्मन कॉन्स्टन्ट म्हणून ओळखले जाते आणि त्याच्ये मूल्य5 67 × 10 8 Wm2K4आहे ठीक आहे तर हा एक प्रारंभीक प्रयोगामधून मिळालेला संबंध आहे तथापि जसे आपण नुकतेच पाहिले आहे की मी आतल्या रेडिएशनसाठी प्रेशर परिभाषित करू शकतो मी तापमानाच्या संदर्भात परिभाषित करू शकतो म्हणून मी हा लॉ मिळवण्यासाठी थर्मोडायनामिक्स देखील वापरू शकतो जे बोल्टझ्मन ने केले होते आणि म्हणूनच हा लॉ स्टीफन बोल्टझ्मन लॉ म्हणून ओळखला जातो आणि आता ते करू या परंतु त्याआधी इंटेन्सिटी I हि T चा घात 4 अशी दिली जाते आणि आपण यापूर्वी पाहिले आहे की हे c छेद 4 u व्यतिरिक्त काही नाही आणि म्हणून कॅव्हिटीच्या आत रेडिएशन डेन्सिटी हि 4 सिग्मा छेद c T चा घात 4 अशी दिली जाईल आणि आतील प्रेशर 4 सिग्मा छेद 3 c T चा घात 4 असे दिले जाईल हे आपण आधीच प्रेशर साठीचे सूत्र मिळवले आहे आता चला आपण थर्मोडायनामिक्सद्वारे स्टीफन बोल्टझ्मन लॉ मिळवू आपण ते कसे करू आपण पहिला लॉ लागू करू जो सांगतो की T dS हे d U अधिक p dV एवढे आहे ठीक आहे आणि म्हणूनच माझ्याजवळ T dS छेद d V टेम्परेचर कॉन्स्टन्ट असताना d U छेद d V टेम्परेचर कॉन्स्टन्ट असताना अधिक p याच्या बरोबर आहे आता U हि इंटर्नल एनर्जी आहे जी एनर्जी डेन्सिटी गुणिले V इतकीच असते व्ही आणि याचाच अर्थ असा होतो की टेम्परेचर कॉन्स्टन्ट असताना d U छेद d V हे U असणार आहे कारण U फक्त T वर अवलंबून आहे हे खूप महत्वाचे आहे आणि U हे V किंवा कश्यावरही अवलंबून नाही ते केवळ T वर अवलंबून असते आणि ते तेच ब्लॅक बॉडी बद्दलचे निरीक्षण आहे तर तुमच्याकडे T dS छेद d V असणार आहे T हे U अधिक p च्या बरोबर आहे जे कि इतर काही नसून U अधिक 1 त्रितीयांश U जे असणार आहे 4 त्रितीयांश U आलराइट आता थर्मोडायनामिक्समध्ये मॅक्सवेल रिलेशन असे काहीतरी आहे जे असे सांगते कि डेल S बाय डेल V हे T येथे हे इतर काहीच नसून कॉन्स्टन्ट व्हॉल्युम असताना dp छेद dT एवढे असते जे या केसमध्ये मी कॉन्स्टन्ट व्हॉल्युम असताना एक त्रितीयांश d U छेद d T असे लिहू शकतो त्यामुळे आता आपल्याकडे काय आहे की T∂p∂TVT3u∂TV4u3

खरं तर हा पार्शियल डेरीवेटीव्ह मी अगदी T3dudT असा लिहू शकतो कारण हे केवळ तपमानावर अवलंबून असते 4u3 हे 3 कॅन्सल होईल आणि मला मिळेल duu4dTT⇒u cT4 आणि तीच I मध्ये एनर्जी डेन्सिटी आहे जिथे c हा एक स्थिरांक आहे I cu4 तर हे देखील T4 ला प्रपोर्शनल आहे आणि तोच स्टीफन बोल्टझ्मन लॉ आहे तर आपण काय मिळवले ते हे आहे की ब्लॅक बॉडीसाठी T4I आणि u संबंधित आहे तर uT4 आम्ही तापमानास इंटर्नल एनर्जी शी जोडणारा काही सैद्धांतिक निकाल मिळविला आहे काय अधिक मनोरंजक आहे तथापि या एनर्जी चे किंवा स्पेक्टरल डेन्सिटी uविरूद्ध चे वेगवेगळ्या तापमानासाठी वितरण कसे केले जाते आणि यानेच वैज्ञानिकांनी बराच काळ त्रास दिला या दिशेने पहिले काटेकोर विश्लेषण पुन्हा थर्मोडायनामिक्स वापरुन वेन यांनी केले आणि हे करणे आपले पुढील काम असेल तर वेन चे ब्लॅक बॉडी रेडिएशनसाठी विश्लेषण थर्मोडायनामिक्स वापरून केले गेले होते आणि त्याना 2 परिणाम मिळाले जे फार महत्वाचे आहेत आणि यामुळेच संशोधनाचा मार्ग मोकळा झाला आहे प्रथम निकाल वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणून ओळखला जातो जो म्हणतो की max गुणिले T हे कॉन्स्टन्ट असते जेथे स्पेक्टरल डेन्सिटी हि ज्यास्तीत ज्यास्त असते तुम्ही हे पाहिले आहे की तापमान कर्व हे असे दिसतात तर हा मॅक्सिमम अश्या पद्धतीने शिफ्ट होत जातो जसजसे तापमान कमी होत जाईल तर ते च्या मोठ्मोठ्या किमती मध्ये बदलत जाते अशा प्रकारे max T हे स्थिर राहील आणि दुसरा परिणाम असा आहे की uहा एज ए फंक्शन ऑफ टेम्परेचर काहीतरी स्थिरांक भागिले 5 असा बदलत जातो आणि T या दोहोंच्या गुणाकाराच्या फलिताप्रमाणे त्यामुळे आणि T हे या फंक्शन मध्ये प्रॉडक्ट म्हणून दिसत आहेत ते इतर कोणत्याही स्वरूपात दिसत नाही ते कॉन्स्टन्ट गुणिले ते म्हणजेच 3 काही इतर फंक्शन च्या सारखेच आहे चला त्याला f1असे म्हणूयात तर आपण थर्मोडायनामिक्सद्वारे मिळवलेले हे दोन रिसल्ट्स आहेत आणि त्यांचे डेरीव्हेशन हे आपल्या पुढील एका लेक्चरचा विषय होणार आहे